आपण पाहिले हे समीकरण 8 दुसरी गोष्ट अशी की भार मधला बदल हा वेग किंवा वारंवारतेचे मधील बदल यांच्याशी संवेदनशील असतो असे आपण समजू या आपण असे समजले आहे की भार हा वारंवार ते शी संवेदनशील आहे परंतु प्रणालीमधील वारंवार f ते मध्ये थोडा बदल होतो वारंवार तिच्या संदर्भात भार बदलण्याचा जो दर आहे तो Plf स्थिर मानला जाऊ शकतो आपण समजली आहे भार हा बदलत्या वारंवार तिला संवेदनशील आहे म्हणून हा भार बदल आपणPL f f असा लिहू शकतो हा PLf स्थिर घेतलेला आहे आणि आपण असे समजू या की तुमच्या थोड्याशा बदलामुळे f हा खूप लहान आहे f आणि हा प्रत्यक्षात आपण Df संबोधला आहे हे समीकरण 9 जर तुम्ही D बरोबर 0 लक्षात घेतला नाही परंतु आपण असे समजू या की भार संवेदनशील आहे म्हणून वारंवारता बदलत आहे या प्रकरणात PLf स्थिर घेतलेला आहे आपण तो नंतर कसा घ्यायचा ते आपण नंतर बघू आपण आता एक संख्यात्मक उदाहरण घेऊ बरोबर तर हा तुमचा Df म्हणून ऊर्जा संतुलन समीकरण हे एक Pg PL याला दोन स्तर आहेत एक म्हणजे गतिशील ऊर्जा बदलण्याचा दर तुम्हाला माहिती आहे गतिशील ऊर्जा बदलण्याचा दर म्हणजे शक्ती Pg PL2HPrf0ddtfDf0 आपण दोन्ही बाजूंनी लाप्लास रुपांतर नंतर घेऊ या परंतु वेळेच्या स्थिरतेच्या लगत S हा घेण्यापेक्षा आता इथे मी Pg किंवा PL किंवा f घेऊ शकते हे तुम्हाला समजण्यासारखे आहे जर तुम्ही सगळीकडे S ठेवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला माहिती आहे हे थोडे गोंधळ निर्माण करणारे होईल म्हणून मला तर नको आहे आता तुम्ही काय करा या समीकरणाला दोन्ही बाजूंनी Pr ने भाग द्या तर हे PgPr PLPr2HPrf0ddtfDPr f जर तुम्ही असे समजलात Prहा पाया तर Pg भागिले हे मेगावॅट Pg प्रत्येक एकक वजा PL हेसुद्धा प्रत्येक एकक नंतर 2HPrf0ddtf f हे hertz बरोबर हा f0 hertz येथे एका मध्ये बदल झालेला नाही ते hertz मध्ये आहे आणि D हा तुम्ही त्याला काय म्हणाल प्रत्येक एकक कारण हा D बरोबर PL f आणि तुम्ही त्याला Pr ने भाग देत आहात तर D भागिले Pr हे PLf होईल 1 Pr म्हणून PL भागिले Pr हे प्रत्येक एकक बनेल त्यामुळे त्यामुळेच परंतु ही hertz वारंवारता असेल म्हणजे D ते एकक हे प्रतियुनिट मेगावॅट प्रति hertz असेल त्यामुळेच D येथे प्रत्येक एकक लिहिलेला आहे तर D सुद्धा प्रत्येक एकक गुणिले f असे लिहिले आहे हे समीकरण 10 तर पुढे तुमचेच म्हणजे थोड थांबा म्हणून जर तुम्ही लाप्लास रूपांतर दोन्ही बाजूला घेतले तरPg PLD हे सगळे प्रति एकक तर प्रत्येक वेळी हे प्रत्येक एकक लिहिण्या योग्य नाही परंतु समीकरण 10 पुढे या सगळ्या किमती जोपर्यंत मी उल्लेख करत नाही तोपर्यंत प्रत्येक एकक आहेत बरोबर परंतु पुन्हा पुन्हा मी प्रत्येक एकक लिहिणार नाही नाहीतर गोष्टी गोंधळून टाकतील मला ते नको आहे परंतु समिकरण 10 पुढे सर्वकाही आणि वारंवारता ही hertz सुद्धा प्रत्येक एकक आहे h फक्त सेकंद असेल f0 ही hertz असेल परंतु Pg PL D यांच्या किमती सगळ्या प्रत्येक एकक आहेत त्यामुळे मी हे पुन्हा पुन्हा लिहिणार नाही परंतु समजण्यासारखे आहे तर प्रत्येक वेळी मी Pg PL किंवा f ठेवणार नाही कारण हे लाप्लास रूपांतर समजण्यासारखे आहे जेणेकरून गणितात लिहिणे सोपे होईल तर हे समजण्यासारखे आहे तर तुम्ही दोन्ही बाजूने या समीकरणा चे लाप्लास रूपांतर घेतले आणि तुम्ही सोडू शकता जर तुम्ही लाप्लास रूपांतर करून सोडवू शकतात तर जर तुम्ही असे केले तर तुम्हाला मिळेल fPg PLD 2Hf0s हे तुम्हाला माहिती आहे परंतु कारण तुम्ही हे समीकरण घेतले आणि हे लाप्लास रूपांतर तर हे S गुणिले सुरुवातीची परिस्थिती 0 असे मानू या S गुणिले f परंतु S म्हणजे कंस तुम्ही त्याला काय म्हणाल पुन्हा पुन्हा सर्व संख्यांना मला ठेवायचे आहे तर तुम्हाला ते नकोय बरोबर हा तुमचा 2Hf0sf आणि हा D गुणिले ही गोष्ट या सगळ्यांचे लाप्लास रूपांतर आणि सोडवू या जर तुम्ही असे केले तर ही Δf बनेल Pg PLD2Hf0sअशाप्रकारे येईल अथवा तुम्ही अशा प्रकारे करू शकता पुढे म्हणजे गोष्टी कशाप्रकारे fPg PLKP1STP या समीकरणातून येत आहेत अंश आणि हर यांना तुम्ही D ने भाग दिला मला म्हणायचे आहे मला तुमच्यासाठी लिहू दे हे प्रत्यक्षात समीकरण fPg PLD2Hf0s हे समीकरण अंश आणि हर यांना D ने भाग दिला तर f बरोबर fPg PL1D12HDf0s येईल तुम्ही KP बरोबर 1D घेतला आणि TP ऊर्जा प्रणालीचा वेळ स्थिरता हा 2HDf0 सेकंद मध्ये असेल जर तुम्ही हे परिभाषित केले तर हे समीकरण बनेल KP1STP तीच गोष्ट मी डाव्या बाजूला लिहिली आहे तिकडे तुमच्या उजव्या हाताला तर हा f बरोबर f KP1STP हे समीकरण 11 तरTP ऊर्जा प्रणालीचा वेळ स्थिरता हे प्रत्यक्षात कधी कधी आपण याला ऊर्जा प्रणालीचे हस्तांतरण कार्य म्हणतो 2HDf0 आणि KP बरोबर 1 D बरोबर कधी कधी आपण ऊर्जा प्रणालीची मिळकत असेही म्हणतो तर याच बरोबर गव्हर्नर चे हस्तांतरण कार्य आपल्याला मिळाले झोत यंत्राचे मिळाले आणि निर्मात्याचे मिळाले हे प्रत्यक्षात कधीकधी आपण म्हणू या हे ऊर्जा प्रणाली चे हस्तांतरण कार्य किंवा निर्मात्याचे हस्तांतरण कार्य एकदा तुम्हाला हे मिळाले नंतर तुम्ही गव्हर्नर झोत यंत्र आणि निर्माता जोडा कारण येथे आपण सर्व काही संबंधित केलेले आहे Pg हा आपण f शी संबंधित केला आहे PL तेथे आहे तर हा एक हाच एक जर तुम्ही छोट्या आकृतीत दर्शवला तर हा Pg आणि हा PL PL हा वजा आहे Pg अधिक कारण Pg PL गुणिले हा तर आकृतीत KP1STP म्हणजेच f लहान f मोठा F हे सारखेच आहेत मी इथे लिहिले आहेत ही आकृती आपल्या भार निर्मात्याची प्रतिकृती दर्शवतेकधी आपण या भागाला ऊर्जा प्रणाली प्रतिकृती असेही म्हणतो तरPg आपण झोतं यंत्राशी तुम्ही त्याला काय म्हणाल झोतं यंत्र ऊर्जा आउटपुट शी संबंधित केले आहे Pg हा Eगव्हर्नर आउटपुट बरोबर संबंधित केला आहे f हे इनपुट आणि तुम्ही लिहा तर या सर्व गोष्टी आपण बनवलेल्या आहेत आता जर तुम्ही ते एकत्र केले तर ते असे होईल कारण ही गव्हर्नर ची आकृती तुम्हाला मिळाली वजा f भागिले R तर हे E फक्त एक मिनिट तर तुम्ही एकानंतर दुसरी असे करा नंतर फक्त हा भाग पहा गव्हर्नर चा भाग हा आपण बनवला आहे फक्त थोडे थांबा मी तुम्हाला दाखवतो हे तुमचे वेग नियंत्रक मापदंड R फक्त थोडे थांबा जेणेकरून तुम्हाला पुढे छान वाटेल ही आपण प्रतिकृती कशी बनवणार थोडे थांबा मी येथे पुन्हा एकदा बनवतो तर हा तुमचा झोत यंत्राचा पहिला भाग मला येथे दाखवू दे 1SKrTr 1STr1STt E हे इनपुट आणि Pg हे आउटपुट तर Pg हे आउटपुट E हे इनपुट येथे अधिक केले आहे तर हा दुसरा भाग इथे आहे तुम्ही याला तोडला आहे कारण त्या परिस्थितीचा चल भाग तर प्रत्यक्षात दोघांमध्ये PV अधिक केला आहे पण हा 2 आणि डेल्टा आणि हा एक आत्ताच लहान केला आहेf किंवा प्रमुख काही फरक पडत नाही Pg PL गुणिले हे एक आत्ताच आपण बनवले आणि हे एक तुम्ही आधीच बनवले E गुणिले u वजा 1R 1 1STg आणि हे इनपुट f आकृतीत होते हे सर्व तुम्हाला दाखविले आहे तुम्ही बनवले आहे आणि ते अधिक केले तर ते बंद वारंवारता संपूर्ण करेल किंवा तुम्ही त्याला काय म्हणाल हस्तांतरण कार्य बंद लूप तर कधीकधी मी वेग बदल सुद्धा बनवला आहे आणि ही शेवटची आकृती कशी तरी ही कुठेतरी हरवली आहे परंतु हे आधी सुद्धा आपण मिळवली आहेE बरोबर 1 1STg माझ्यासमोर आहे बरोबर प्रत्यक्षात गुणिले 1 भागिले हे एक सुद्धा मिळवले आहे तर हे सर्व एकत्र केले आहे आणि त्याचे इनपुट आता f तर हा f बरोबर लहान डेल्टा f तर इथे आल्यानंतर f प्रत्यक्षात येथे येईल तर ही बंद लूप प्रणाली तर अशाप्रकारे ही निर्मात्याची री हिट झोतयंत्राची आकृती दर्शविली ही पृथक किंवा एकच क्षेत्र ऊर्जा प्रणाली क्षेत्र काय आहे त्यावर आपण नंतर येऊ तर हे प्रत्यक्षात तुम्ही त्याला काय म्हणाल पृथक ऊर्जा प्रणाली हा गव्हर्नर हे झोतयंत्र आणि ही तुमची ऊर्जा प्रणाली तर हे मी इथे रोटर जडत्व भार लिहिला आहे हा तुटक भाग यंत्र हा भाग गव्हर्नर आणि हा u तुमचा नियंत्रण खूण तर आपण काय करू आपल्याला या एका वरून हे एक मिळाले आहे या आकृतीवरून तर आपण आता काय करू आपल्याला काय म्हणायचे आहे आपल्याला स्थिती दर्शवायचे आहे आणि नंतर आपण स्थिर स्थिती त्रुटी आणि इतर गोष्टी पाहू तर तुम्ही काय करा हे आपल्याला अशा प्रकारे करायचे आहे x बरोबर Ax Bu तुम्हाला बनवायचे आहे तर आपण हे बाहेर घेतली तर हे आउटपुट आपण x1 घेतले हा Pg आपण x2 कारण आपल्याला तो स्थिर भाग बनवायचा आहे आउटपुट तुम्ही घेतले आहेत x3 आणि गव्हर्नर चे वेग स्थिरता आउटपुट x4 आणि हे u अशा गोष्टी तर आपल्याला लिहायचे आहे आणि आपण समजू या सर्व पूर्व परिस्थिती 0 आहे तर आपण लिहू या x1 आणि आपल्याला इथे स्थिर भाग स्वरूपात मांडायचे आहे आपण काय करू या स्थिर भागात या सर्व गोष्टी दाखविलेल्या आहेत f हा x1 घेतलेला आहे Pg हा x2 घेतलेला आहे आपण नाव दिले आहे PV ला x3 आणि E हे x4 हे 4 स्थिर भाग तर प्रत्येक वैयक्तिक वर्णन करण्यासाठी विविध समीकरण आकृती 12 मध्ये लिहिलेली आहेत ही आकृती 12 स्थिर भाग बाबतीत येथे S हा ddt ने बदली केलेला आहे याची नोंद ठेवा कारण लाप्लास रूपांतर मध्ये आहे तर तुम्ही काय करा तुम्ही सर्व समीकरण लिहा हे सर्व मी इथे लिहिले आहेत x1 x2 परंतु ते मी इथे लिहिले आहे मी लिहीत आहे तुमच्यासाठी जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल तर फक्त बघा आपण इथे लिहूया प्रथम तुम्ही हे समीकरण x1 साठी लिहूया हा तुमचा x1 तर आपण हे कसे करूया फक्त एक दोन लहान गोष्टी तुम्ही त्यांना काय म्हणाल तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत प्रथम तुम्ही हा x1 पहा तरx1 बरोबर मी इथे थोडे हळू लिहीत आहे कारण हस्ताक्षर चांगल येईल कारण हा पेन आणि कागद आहे हा तुमचा x1 बरोबर Pg प्रत्यक्षात तुमचा x2 तर साधारणता हा x1 KP1STP तर हा तुमचा x1 विरुद्ध गुणाकार म्हणजेच तो x1 TPx2 KP KP PL याचा अर्थ Sx1 हा x1 होईल म्हणजेच x1 x1 TPx2 KP KP PL याचा अर्थ फक्त थोडे थांबा म्हणजेच हा x1 TP x1 म्हणून x1 1TPx1 तर हे प्रत्यक्षात तेच या समीकरणात लिहिले आहे हे समीकरण 12 हे मी इथे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये लिहिण्याऐवजी थेट लिहिले आहे परंतु येथे मी तुम्हाला दाखवले x1 बरोबर काय आहे नंतर आपण दुसरे समीकरण लिहू x2 लिहिण्याआधी आधी मी x3 तुमच्यासाठी लिहीत आहे का सर आपल्याला माहित आहे प्रथम मी x3 लिहिणार आहे तर तुम्ही तुमच्या आकृतीवर या हा x3 प्रथम मी लिहिल आणि x3 आणि नंतर मी x2 वर येईल जर तुम्ही आकृतीत बघितले x3 बरोबरx4 गुणिले 11STt तरी या कृतीवरून फक्त x3 बरोबर x4 1STt नंतर आपण विरुद्ध गुणाकार कडे पुन्हा वळूया तर हे x3 Sx3 Tt x4 याचा अर्थ Sx3 हे x3 तर हे x3 x3 Tt x4 म्हणजे याचा अर्थ x3 Tt x3 x4 याचा अर्थ तुमचा x3 1Ttx3 1Ttx4 x2 1SKrTr1Trx3 आता जेव्हा तुम्ही गुणाकार कराल याबरोबर विरुद्ध गुणाकार तर x2 1STrx3Sx3KrTr जर तुम्ही याला गुणले तर हे खालील प्रमाणे बनेल x2 x2 Trx3 x3 KrTr x3 तुम्हाला त्या समीकरणातून ठेवायचा आहे x2 x2 Trx3KrTr 1Ttx2 1Ttx4 याचा अर्थ x2 Tr x2 x3KrTr 1Ttx2 1Ttx4 दोन्ही बाजूंना जर तुम्ही Tr भाग दिला आणि सोडवली तर तुम्हाला हे मिळेल x2 x2 1Trx31Tt 𝐾𝑟Tt𝐾𝑟Ttx4 हे समीकरण 13 बरोबर म्हणून x1 x3 सगळे मी तुम्हाला दाखवले कारण थोडावेळ वाचण्यासाठी मी पुढे काही करणार नाही परंतु या गोष्टी तुम्ही करायचा आहेत पुढे तुमचा x4 या आकृती मध्ये हा तुमचा x4 x411STt तर पुन्हा विरुद्ध गुणाकार करूया आणि लिहिल्यानंतर हे असे येईल x4 x4 Tg x1R u x4 Tg x1R x4 u x4 Tg x1Tg R 1Tg x41Tg u हे समीकरण 15 मला वाटते इथपर्यंत तुम्हाला समजले असेल की सर्व स्थिर भाग समीकरण x1 x3 कसे मिळवायचे ते 4 स्थिती भाग आहेत तर मी कशा प्रकारे हे स्थिती भाग घेतले आहेत तुम्ही त्याला काय म्हणाल येथे x1 x 2 x3 x4 जर तुम्ही ते x1 x 2 x3 x4 असे सुद्धा घेऊ शकला तरी ही काही फरक पडत नाही तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता तर या सर्व गोष्टी या नंतर आपल्याला हे समीकरण X मध्ये ठेवायचे आहे हे बरोबर AxBu प्रकारे याचा अर्थ आपल्याला हे समीकरण अशाप्रकारे लिहायचे आहे बरोबर AxBu IP अशा मार्गाने आपल्याला हे समीकरण लिहायचे आहे जर तुम्ही असे केले तर आपल्याला काय मिळेल जेव्हा तुम्हीx बरोबर AxBu IP तर प्रत्यक्षात हे तुमचे A मॅट्रिक्स आणि Bu हा u प्रत्यक्षात B आणि हा PL IP म्हणजे प्रत्यक्षात p बरोबर तुमचा PL मी PL मी बनवला आहे कारण भार बदलत आहे म्हणून हा PL तर u आणिPL परंतु जर तुम्ही पाहिले या समीकरणात आपण PL सुद्धा घेतलेल्या आहे म्हणून हा PL सुद्धा मी लिहिलेला आहे तर प्रत्यक्षात p बरोबरPL जर तुम्ही ठेवलात तर बरोबर AxBu IP फक्त थोडे थांबा हा A प्रत्यक्षात स्थिर संक्रमण मॅट्रिक्सB बरोबर नियंत्रण संक्रमण मॅट्रिक्स आणि I बरोबर आपत्ती संक्रमण मॅट्रिक्स हे प्रत्यक्षात तुमचा यामा आणि हा B हा तुमचा A AB आणि I हे बरोबर x1 x2 x3 x4 हे स्थिर भागu हा नियंत्रण आणि PL मुळतः आपत्ती प्रणालीमधील तर हे एक जर तुम्ही लिहिले आणि जर तुम्ही समीकरण पाहिले समीकरण 12 13 14 आणि 16 हा x1 1TP x1 KPTP x2 KPTP PL x3 x4 हे भाग या समीकरणात येत नाहीत त्यामुळे त्यांचे प्रधान 0 आहेत कारण x1 x2 x3 x4 या समीकरणात कुठेही u ची गुंतण दिसत नाही म्हणून हे सगळे 0 आणि त्यानंतर आपत्ती भाग KPTP गुणिले PL तर सर्वात प्रथम ओळीत हे KPTP गुणिले PL येथे आहे हा x1 येथे लिहिला आहे मला वाटते तुम्हाला माहिती आहे त्याच प्रमाणे x2 बरोबर तुमचा x1 तर हे 0 आणि हा तुमचा x2 म्हणजेच 1Tr येथे आहे नंतर हा एक 1Tr KrTr गुणिले 3 तर तिसऱ्या भागात 1Tr KrTt x3 आणि चौथ्या भागात KrTt x4 आणि येथे u नाही आपत्ती भाग नाही तर हे सगळे 0 बरोबर मिळतात हा 0 तर हा भाग फक्त वजा x3 आणि x4 गुंतलेला आहे बाकी सर्व काही 0 म्हणून x1 बरोबर 0 x2 हा 0 हा 1Tr आणि हा 1Tr हा x3 हा 0 आहे आणि शेवटचा भाग x4 x1 आणि x4 गुंतलेला आहे x3 तेथे नाही दोन्ही वजा चिन्ह आहे म्हणून 1RTg 00 आणि x4 हे 1Tg हे एक x4 आणि हे u 1Tg u म्हणून 1Tg येथे आहे कारण हा u परंतु इथे येतो 0 आहे तर हे प्रत्यक्षात कशा प्रकारे लिहू शकतोX' बरोबर x1 X बरोबर AxBu IP अशाप्रकारे आपण हे समीकरण लिहिले आहे तर हे आपण अशाप्रकारे लिहू शकतो x बरोबर AxBu IP जेणेकरून Xx1 x2 x3 x4 A हा मॅट्रिक्स आहे A 1Tp KPTP 0 0 B0 0 0 1Tp त्याचप्रमाणे r KPTP 0 0 0 परंतु गणित पक्षांतर केलेला आहे त्यामुळे येथे जागा वाचू शकतो तर हा P अपत्ती म्हणजेच तुमचा PL मी अपेक्षा करतो की तुम्हाला हे स्थिर समजले आहे धन्यवाद